डिजास्टर रिकव्हरी आणि बिल्ड बॅक बेटर या कोर्ससाठी वेलकम माझे नाव राम सतीश असिस्टंट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ आर्किटेक्चर अँड प्लानिंग इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी रूडकी आज आपण हेरिटेज कंपोनेंट बद्दल चर्चा करणार आहोत त्याला रिस्क कशी असू शकते आणि आणि मल्टी दिससिप्लिनरी पर्स्पेक्टिव्हच्या आधारावर कशाप्रकारे अनालिसेस करावे तसेच कन्सर्वेशन प्लान रिस्क मॅनेजमेंट प्लान सोबत कसे काम करतो हे लेक्चर रॉक शेल्टर्स एट रिस्क बद्दल आहे आणि संपूर्ण जगात जर आपण अँसिएंट माणसाच्या शेल्टर्स कडे पाहिले तर शेल्टर्स चे बेसिक फॉर्म म्हणजे केव्ह आपल्याला केव्ह मधील शेल्टर आणि रॉक शेल्टर्स माहित आहेत आणि जगाच्या निरनिराळ्या भागांमध्ये अद्याप असे काही एव्हिडन्स आहेत की पूर्वीचा माणूस कसा जगला आणि त्यांच्या चित्रांच्या काही इमेज त्यांच्या भटक्या विमुक्तांच्या पशुवैद्यकीय जीवनाविषयी किंवा हंटिंग लाईफ काळाच्या काही इमेजेस आपल्यास माहित आहेत तर आजच्या जनरेशन साठी लर्निंग म्हणजे आपले हिस्टॉरिकल रेकॉर्ड आणि ह्युमन लाईफ बद्दलचे अँथ्रोपोलॉजिकल अस्पेक्ट वर स्लाईड मध्ये दिलेल्या इमेज कडे आपण हिस्टरियन आर्किटेक्ट म्हणून न पाहता रिस्क पर्स्पेक्टिव्ह ने म्हणून पाहिले तर हेरिटेज कंपोनेंट ला रिस्क आहे हेरिटेज कंपोनेंट कडे मल्टी दिससिप्लिनरी पर्स्पेक्टिव्हच्या आधारावर कशाप्रकारे पाहता येईल इमेज कडे पाहताना आपल्या लक्षात येईल की या रिजन मध्ये काही प्रकारचे लिक्विड लावा किंवा काहीतरी उडलेले आहे आणि ते त्या ठिकाणी सेटल डाऊन झाले आहे गुगल अर्थ मॅप वरून आपण संपूर्ण ग्रेडियंट अँड स्लोप अस्पेक्ट पाहू शकतो आपण येथे काही क्लीफ आणि व्हॅली प्रकाराचे एन्व्हायरमेंट पाहू शकता आपण जरा जवळ गेल्यास त्याच क्लीफ सभोवताली प्लॅटवू सॉर्ट ऑफ माउंटन दिसतो आपण आणखी जवळ गेलात आपल्याला पितळखोरा केव्ह दिसू शकतात हे भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम घाटाच्या सातमाला पर्वतरांगातील घाटात आहे मला या साठी दोन इम्पॉर्टंट पर्सन ला क्रेडिट द्यायचे आहे ही प्रभाकर नंदगोपालच्या सोर्स कडून मिळालेली इन्फॉर्मेशन आहे त्या वेळी ते अर्चाएवलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया डिपार्टमेंटचे सुपरिन्टेंडिंग अर्चाएवलॉजिस्ट होते ते या प्रोजेक्टवर काम करीत आहेत हे त्यांचे आणि देशपांडे यांचे वर्क आहे नंदगोपाल यांचे फोटोग्राफ्स आणि वर्क यावरून माझे लर्निंग होत आहे मला ते डिटेल्स माझे एस पी ए भोपाळ येथील स्टुडन्ट शिपा जोशी यांच्याकडून प्रोक्यूअर करणे शक्य झाले त्या ठिकाणी केव्ह द्वैल्लेर सेटलमेंट होती आणि खरं तर ही देखील एक प्रकारची एक्सकॅव्हशन साइट होती जिथे लोकांना कळतं की येथे ह्यूमन सेटलमेंट आहे आपल्याला भटक्या विमुक्त जमाती ट्रॅव्हल करताना आढळतात तुम्ही त्यांचे ट्रेड नेटवर्क पाहिले तर ते महिष्मतीकडे उज्जैनकडे जाते मध्य प्रदेशातील भीमबेटका कडे परत जाते म्हणजे एलोरा अजंता Ellora Ajanta लोकांनी ट्रॅव्हल अँड मायग्रेशन करून भारतातील सेंट्रल अँड वेस्टर्न भागात सेटल झाले तसे नेटवर्क आहे भारतातील वेस्टर्न पोर्ट सिटी मध्ये त्यांचे एक्सपान्शन झाले आहे त्या भागात ते सेटल झाले आहे आफ्रिकन कॉन्टिनेन्ट आणि साउथ अमेरिकन कॉन्टिनेन्ट मधील केव्ह द्वैललिंग्स दरम्यान काही सिमिलॅरिटी आहेत माणूस कसा जीवन जगला याचे काहीसे समान चित्रण आहे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात असलेल्या पितळखोरा केव्ह बौद्ध साईटचा लेआउट वर स्लाईड मध्ये दाखविला आहे आता या साइट्स जवळजवळ 250 इसवी सन वर्षांपूर्वीच्या आहेत म्हणजे 3 शतकपूर्व आहेत आणि त्या पूर्ण खणल्या गेलेल्या नाहीत त्या ठिकाणी एक्सकॅव्हशन प्रोसेस मध्ये काही सुरुवातीला आणि काही नंतर अशा 13 केव्ह सापडल्या आहेत आणि जर आपण फेज नुसार पाहिले तर केव्ह नंबर 1 2 3 4 5 6 7 9 आणि 6 अ लिहिलेले दिसेल त्याच्या जवळच्या बाजूला 10 11 12 आणि 13 केव्ह नंबर आहेत या केव्ह एकसारखेच नाहीत त्यांचे अलाइनमेंट सेम नाहीत उदाहरणार्थ क्रमांक 3 पासून चैत्य प्रकारची केव्ह आहे पुन्हा क्रमांक 13 पासून बौद्ध स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले एक प्रकारचे चैत्य अँड विहार आहेत 1 क्रमांक असलेली जवळजवळ 250 इसवी सन वर्षांपूर्वी ची रुढीमेंट्री स्टेज केव्ह आहे नंतर दुसरा फेज 1 सी 2 आणि 3 या लहान केव्ह बद्दल आहे तिसरा फेज पुन्हा 250 इसवी सन वर्षांपूर्वीचा चैत्य प्रकारचा म्हणजे एलॉन्गटेड कॉरीडोर आहे तर क्रमांक 4 फेज हा एक ह्यूज स्क्वेअर बेस आहे जो 250 ते 200 इसवी सन वर्षांपूर्वीच्या दरम्यानचा आहे 7 मध्ये नेहमीप्रमाणे फेज 4 सारखे 200 ते 280 इसवी सन वर्षांपूर्वीचे स्मॉल कंपोनेंट आहेत त्याभोवती स्मॉल कंपार्टमेंट आहेत त्याचप्रमाणे क्रमांक 6 व 2 अ सर्व इसवी सन 180 ते 160 वर्षांपूर्वीचे आहे तुम्ही 11 आणि 12 क्रमांकाचे केव्ह पाहिल्यास तुम्हाला केव्हच्या दुसऱ्या साईडला आणि बॉटम साईडला इसवी सन वर्षांपूर्वी च्या आणि इसवी सन नंतरच्या पहिल्या शतकाच्या तारखा दिसतील क्रमांक 8 9 आणि 13 च्या केव्ह इसवी सन नंतरच्या दुसऱ्या शतकातील मोर रीफाइन स्टेज आहे अशाप्रकारे इसवी सन 250 पूर्व ते दुसऱ्या शतकापर्यंत च्या काळात असे झाले आहे तर महाराष्ट्राच्या वेस्टर्न घाटाच्या सतमाला रेंज या भागात केव्ह द्वैललिंग्स कशा डेव्हलप झाल्या याची प्रोसेस फिगर आऊट करायची आहे तेथे एव्हिडन्स उपलब्ध आहेत असे काही आयकॉनोग्राफीस्ट आहेत त्यांनी केव्ह मधील पेंटिंग्स कसे केले आहेत याबद्दल अभ्यास केला आहे पिल्लर वर सिंबोलिक रिप्रेझेंटेशन कसे केले आहे कोणी आणि कधी डोनेशन दिले आहे त्यामध्ये लींगुइस्तिक अंडरस्टँडिंग आहे एक आर्टिस्टिक अंडरस्टँडिंग आहे आणि आपल्याला त्या स्टाईलचे इंटरप्रेटेशन माहित आहे या गोष्टी त्यांनी कसे ओळखले याबद्दल आपण चर्चा करू फोटोग्राफ मध्ये उजवीकडच्या बाजूला पालीमध्ये लिहिलेला एक छोटासा मजकूर आपण पाहू शकता त्यानुसार पिल्लर हे मितादेवाची देणगी आहे मितादेव पितथाना येथील रहिवासी गाढिका फॅमिलीचा मित्रदेव आहे शीला लेखा नुसार त्या खांबाच्या बांधकामासाठी देणगी कुठून आली देणगीदार कोण आहेत याचा अर्थ काय आहे व ते कोठून आहेत याबद्दल माहिती सांगत आहेत येथे कोणत्या प्रकारच्या फॅमिली आसपास रहायचे ते एकमेकाशी कसे कनेक्ट झाले कोणत्या विषयावर ते बोलत होते अशी माहिती मिळवण्यासाठी ही सर्व प्रोसेस एक रिच एव्हिडन्स बनली आहे याप्रमाणे आपण फेज नुसार पाहिले तर आम्हाला जवळपास पिटलखोरा येथे शिलालेख नोंदीचे 5 टप्पे सापडले त्यापैकी एक म्हणजे मितादेव आणि संघाकास राजवेजासा फॅमिली धेनुकाटक आणि भूटारखिता चौथ्या फेज मध्ये हे नुन आणि कान्हादासा आणि पाचव्या फेज मध्ये अवेसेना याबद्दल माहिती मिळते त्याचप्रमाणे पितथाना येथील साधकाने निवासस्थाने डोनेट केले अशा प्रकारे त्याचे काही एव्हिडन्स आहेत संपूर्ण केव्हचे पॅनोरॅमिक व्ह्यू पाहिले तर आपण पाहू शकता की लहान लहान केव्ह प्रत्यक्षात लिनिअर पॅटर्न प्रमाणे आहेत आणि त्या डोंगरावर बिग टेकडीच्या सहाय्याने एम्बेड केल्या आहेत सायन्सचे काही आयकॉनोग्राफिक अस्पेक्ट अँड सिंबोलिक अस्पेक्ट देखील आहेत आपल्याला काही संकल्पतुरे सापडेल तसेच त्यांच्या काळात हत्तीला कॉंसेप्टिव म्हणून रेफर केले जात असे बैलाला नाटिव्हिटी घोड्याला ग्रेट डिपार्चर म्हणून रेफर केले जात असे सिंहाचा उल्लेख शाक्य म्हणून केला जातो अशाप्रकारे सिंबोलिक एक्सप्रेशन संबंधित डिफरंट मिनिंग आहेत आम्ही पितळखोरा येथे बौद्ध धर्माच्या महायान या इम्पॉर्टंट फेज बद्दल बोलतो त्या काळातील पेंटिंग देखील आहेत वर स्लाईड मध्ये महायान फेज मधील दोन पेंटिंग दाखविल्या आहेत त्या वरून लक्षात येते की महायान पंथातील अनुयायांनी केव्ह ऑक्युपाय केल्या होत्या परंतु आपण टाईम डिफरन्स पाहू शकता दोन्ही पेंटिंग बुद्धांच्या शैलीबद्दल आहेत परंतु त्यांची हेअरस्टाईल आणि आर्टिस्टिक स्टाईल डिफरंट आहेत काही वेळा लोक ही पितळखोरा स्टाईल हेअरस्टाईल बनवत असत अशाप्रकारे त्या काळात डेव्हलप झालेले काही रिप्रेझेंटेटिव्ह स्किल्स आहेत अशाप्रकारे बौद्ध पंथाच्या हिस्टॉरिकल अस्पेक्ट आणि केव्ह बद्दल ब्रिफिंग आहे परंतु त्यानंतर मी त्यातील जिओ टेक्निकल अस्पेक्ट अँड जिओमोर्फोलॉजीकल अस्पेक्ट बद्दल ब्रीफ करतो पितळखोरा केव्ह टेकड्यांच्या पायथ्याशी टाचेलेटिक बसाल्टची खूप थिक लेअर आढळून आली आहे त्याचा परिणाम म्हणजे एक्सकॅव्हशन प्रोसेस प्रोजेक्टेड प्लान मध्ये रीस्ट्रक्शन आले आहे कारण टाचेलेटिक बसाल्टची कधीतरी खूपच सॉफ्ट होतो आणि एक्सकॅव्हशन प्रोसेस दरम्यान लहान पिसेस मध्ये ब्रेक होतो अशा प्रकारे त्याचे काही एव्हिडन्स आहेत अशाप्रकारे अशीही शक्यता आहे की काही एव्हिडन्स गमावले जातील आपण काही काही एव्हिडन्स गमावणार आहोत वर स्लाईड मध्ये बेसाल्टिक लावा आपण पाहू शकतो आपण आ बद्दल बोलतो आहे हा लावाची रफ किंवा रबली सरफेस असे चारक्टरीज्ड आहे आपण आ या लावा ब्लॉक्सच्या रफ किंवा रबली सरफेस मधून क्लिंकर काढतो वर स्लाईड मध्ये अनब्रोकन बेसाल्टिक लावा स्मूथ सरफेस आपण पाहू शकतो ज्यामध्ये स्मूथ सरफेस बिलोव्ह अंड्युलेटिंग किंवा दोरी असलेला सरफेस आहे या लावाला पाहोहो म्हणतात हा हवाईयन अर्थ स्मूथ अँड अनब्रोकन लावा असा आहे हा लावा मरक्यूरी प्रमाणे स्मूथ लिक्विड मध्ये तरंगतो जेव्हा या प्रकारचे वितळले गेलेले लावा थंड झाले की तेथे स्ट्रक्चरल जॉईंट किंवा काही पोकळ जागा देखील डेव्हलप होतात इव्हेंतुअल्ली पोकळ जागा माणसाच्या शेल्टर बनल्या आता त्या ठिकाणी एकमेकांवर हॉरिझॉन्टल लेयर्स आहेत आपण एकामागून एक हॉरिझॉन्टल लेयर्स पाहू शकतो तर या हॉरिझॉन्टल लेयर्स बेड्स बद्दल बोलले जात आहे लावाचा एक सेट खाली आला हळूहळू सेट थंड होतो तो सेट थंड होत असताना लावाचा दुसरा सेट आला तर अशा प्रकारे एकमेकांवर या हॉरिझॉन्टल लेयर्स डेव्हलप होऊ लागल्या टॅकेलेटिक बेसाल्ट केव्ह एक्सकॅव्हशन साठी अनुकूल रॉक नाही कारण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीचे मोईश्चर सोबत शार्प रिएक्शन होऊन त्यांचे तुकडे तुकडे करतात अशा प्रकारच्या मटेरियल चे एक्सकॅव्हशन प्रोसेस साठी हे इम्पॉर्टंट अस्पेक्ट आणि चॅलेंज आहे रोप स्ट्रक्चर चा इतर फॉर्म वर स्लाईड मध्ये दाखविला आहे हाच एक पुन्हा पाहोहो प्रकार आहे जो प्रत्यक्षात दोरीच्या स्वरूपाच्या ट्रेंडमध्ये बदलतो काळाच्या ओघात स्फेरॉइडल वेदरिंग घडते कारण चीप बाय चीप प्रमाणे एकावर एक लेअर्स पुन्हा येतच राहतात याला स्फेरॉइडल वेदरिंग म्हणतात उदाहरणार्थ वर स्लाईड मध्ये डाव्या बाजूला संपूर्ण रॉक फॉर्मेशन कसे होते आणि चीप डाऊन वेदरिंग एक्स्पेक्ट कसे येतात ते दाखविले आहे वर स्लाईड मध्ये उजव्या बाजूला दाखविलेले एक प्रकारचे बोले बेड आहे अॅक्च्युअली लागोपाठ लावा फ्लो डिफरंट टाईम इंटरवल मध्ये एकमेकात डेक्कन ट्रॅप मध्ये कसे अडकले गेले आहेत ते पाहता येते काळाच्या ओघात त्या ठिकाणी काही वॉटर बॉडी वॉटर फॉल नॅचरल स्लोप अँड ग्रेडियंट प्रमाणे चॅनलींग होत राहिले बऱ्याच दशकां पासून कोणालाही ते डिस्कवर करता आले नाही त्याचे रीलायझेशन झाले नाही आता त्यातील एक अस्पेक्ट म्हणजे सीपेज वॉटर केव्ह मध्ये वाहने सुरू झाले आहे आता अर्चाएवलॉजिस्टस टीम कडून संपूर्ण प्रकारच्या केव्हचे मॅपिंग करून अॅक्च्युअल डॉक्युमेंट तयार करण्यात आले आहे प्रत्येक केव्ह मधील क्रॅक अनालिसेस करण्यात आले आहे प्रत्येक केव्ह मधील सिलिंग चे जिऑलॉजिकल मॅपिंग करण्यात आले आहे प्रत्येक केव्ह मध्ये क्रॅक कोठून येत आहेत त्यांच्या कॅटेगिरी काय आहेत तसेच प्रत्येक कॅटेगिरी चे रिस्क क्लासिफाय करून डॉक्युमेंट करण्यात आले आहे

क्रॅक च्या नेचर नुसार आणि स्टेबल किंवा अनस्टेबल लेवल नुसार क्रॅक कॅटेगिरी 1 2 34 5 अशी करण्यात आली आहे त्यानुसार डिफरंट रिस्क अस्पेक्ट क्लासिफाय करण्यात आले आहेत थोडासा वेस्ड्युलर बेसाल्ट आणि तर वॉटर्स सीपेज झोन डॉटेड अस्पेक्ट पेक्षा जास्त आहेत तुटलेल्या सिलिंगच्या इज आपल्याला माहित आहे अशाप्रकारे ते पुन्हा या अस्पेक्ट चे क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न करतात क्रॅक केवळ सिलिंग पातळीच्या आडव्याच नव्हे तर संपूर्ण गुहेच्या स्ट्रक्चर मध्ये देखील दिसू लागले आहेत उभ्या क्रॅक कश्या येत आहेत मी तुम्हाला एक स्मॉल अनालिसेस सेट दाखविला आहे पूर्ण केव्ह चे डॉक्युमेंटेशन कसे करावे केव्ह स्पेसिअल पॉईंट अनालिसेस कसे करावे रूट कॉज अनालिसेस कसे करावे मटेरियल अस्पेक्ट कोणते आहेत वॉटर सीपेज इशू कोणते आहेत पिल्लर किंवा सिलिंग ब्रेक डाउन झाली आहे काय फ्लोअर अस्पेक्ट चीप डाऊन वेदरिंग एक्स्पेक्ट मुळे होत आहेत का पावसाळी सीझनचा काय इम्पॅक्ट होत आहे अशाप्रकारे डॉक्युमेंटेशन करण्यात आले आहे त्यातील ऍक्टिव्हिटी कडे पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की 1954 ते 2008 पर्यंतच्या कंजर्वेशन प्लान नुसार ऍक्टिव्हिटीज आहे हा खूप मोठा काळ आहे परंतु लिमिटेड वर्क झाले आहे याठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे हा रेग्युलर बिल्डींग प्रोजेक्ट नसून कन्सर्वेशन प्रोजेक्ट Conservation project साधारणपणे या गोष्टींसाठी वेळ लागतोच कारण लहानसहान गोष्टींसाठी श्चाफफोल्डिंग अनालिसेस करावे लागते तसे करणे म्हणजे मोठी टास्क असते कारण त्या दरम्यान एव्हिडन्स डिस्ट्रॉय झालेले असू शकतात उदाहरणार्थ 1954 55 मध्ये पूर्णपणे बिग बोल्डर्स अँड डेब्रिज मध्ये ब्लॉक झाले होते त्यानंतर क्लिअरिंग करण्यात आले काही ठिकाणी पडझड झाली होती रॉक चे काही पार्ट समोरच पडले होते ते बाजूला करून एरिया लेवल करण्यात आला 1955 56 मध्ये खूप कमी माहिती असलेल्या केव्ह चा ग्रुप टेकडीवरील पायऱ्यांच्या बांधकामामुळे आणि मुख्य चैत्याला लागून असलेल्या विहारातील इतर मोडकळीस पडलेल्या मोठ्या बोल्डर्स हटविण्यामुळे आफ्फेक्टेड झाल्या आहेत 1957 आणि 1958 मध्ये चैत्य आणि विहार केव्ह समोर क्लिअरन्स मिळाल्यामुळे काही विशिष्ट वैशिष्ट्ये आणि सिंह आणि बैल घोडे इत्यादी शिल्पे उघडकीस आली आहेत 1958 1959 मध्ये पुन्हा 4 केव्ह दोन हत्ती कॅरिडा टाइड्स रीव्हल झाल्या एकेक शोध लागला पुन्हा 1959 60 मध्ये शोध घेण्यास जवळजवळ 6 वर्षे पूर्ण होती

डोंगराच्या समोरच्या 1 ते 4 केव्ह पर्यंत डेब्रिज क्लियर करण्यासाठी सहा वर्षांचा प्रोजेक्ट लागला 1960 61 मध्ये पाण्याच्या स्टोरेज साठी एक रॉक सिस्टर्न कचरा कुंडातून साफ केला गेला केव्ह च्या शिखरावर रॉक कट नाल्याचे एक्सकॅव्हशन करण्याचे काम सुरू झाले अशाप्रकारे त्यांनी सिस्टर्न तसेच वॉटर स्टोरेज सुरू केले पुढे 1995 मध्ये माइल्ड स्टील फुट ब्रीज सुरुवात केली कारण टुरिस्ट लोकांनी उड्या मारणे सुरू केले होते त्यादृष्टीने एव्हिडन्स डिस्ट्रॉय होऊ नये म्हणून काही प्रमाणात एक्सेस ठेवणे होते पुढे 2001 मध्ये जीएसआय जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया संस्थेला पिटलखोरा केव्ह व आसपासच्या जिऑलॉजिकल जिऑटेक्निकल जिऑफिजिकल अँड जिऑएन्व्हायरमेंटल अभ्यासाच्या खर्चासाठी ठेवीचे काम देण्यात आले या ठिकाणी ऍक्टिव्हिटी एकमेकांशी रिलेटेड नाही तर टेक्निकली डिफरंट डायमेन्शन्स देखील त्यात येतात ही केवळ कंजर्वेशन आर्किटेक्चर टास्क बद्दल ची स्टोरी नाही परंतु कशाप्रकारचे अनालिसेस जिऑटेक्निकल अँड जिऑएन्व्हायरमेंटल स्टडी सोबत वर्क अँड कोल्याबरेट करते कारण अशा प्रकारच्या केस साठी रिस्क अँड इम्पॅक्ट अस्पेक्ट अंडरस्टँड करण्यासाठी ते आता बेस झाले आहेत अशा प्रकारच्या अनालिसेस नंतर केव्हच्या आत मध्ये कोणत्या प्रकारचे मोडिफिकेशन करण्यात आले वर स्लाईड मध्ये आपण पाहु शकतो रूफ इज व्हर्टिकल स्ट्रक्चर आणि रूफ अस्पेक्ट मर्ज होत आहे कारण त्या ठिकाणी बरेच डॅमेज झाले होते आणि ते कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता होती म्हणूनच त्यांनी इज वर सपोर्ट सिस्टम देणे सुरू केले जेणेकरुन स्ट्रक्चर चा बॅलेन्स होऊ शकेल त्याठिकाणी असलेल्या कॉलम रेट्रो फिटिंग च्या साह्याने सिलिंग ला देखील सपोर्ट देण्यात आला आहे यासाठी तुम्ही श्चाफफोल्डिंग प्रोसेस सारखी इम्पॉर्टंट टास्क पाहू शकता कारण नॉर्मल बिल्डिंग बांधताना आपण भिंतीवर आदळण्याची शक्यता नसते योग्य ठिकाणी पंक्चर करून आपण सपोर्ट सिस्टीम उभी करतो परंतु या ठिकाणी कन्सर्वेशन प्रोजेक्ट तश्याप्रकारचे वर्क चालत नाही कारण प्रत्येक एव्हिडन्स अंडरस्टँडिंग साठी इम्पॉर्टंट सिग्निफिकँट अँड क्रिटिकल आहे अशाप्रकारे रिस्टोरेशन प्रोसेस करण्यात आली आहे काही ठिकाणी फ्लोअरिंगच्या भागावर दुर्लक्ष करण्यात आले आहे ते सोडले गेले आहे परंतु आता काही प्रमाणात फ्लोअरिंगचे रिस्टोरेशन करण्यात आले आहे त्याचप्रमाणे क्रॅक असलेल्या ठिकाणी सपोर्ट सिस्टिम देण्यात आली आहे कारण अशा ठिकाणी काही दिवसानंतर लोड सहन करण्याचे पॉसिबीलिटि नव्हती कोणतेही एडिशनल मटेरियल न देता दगडी बांधकाम न करता एखाद्या प्रकारच्या चिखलाची भिंत देऊ केली एक प्रकारची कोरडी दगडी भिंत ज्यामुळे स्ट्रक्चरला थोडासा आधार मिळाला आहे त्याच प्रमाणे पेंटिंग देखील रिस्क चेकिंग च्या दृष्टीने खूप इम्पॉर्टंट एलिमेंट आहेत अशा प्रकारच्या पेंटिंगचे रिस्टोरेशन कसे करावे हे खूप मोठे चॅलेंज होते त्यासाठी आपल्याला केमेस्ट्री अर्चाएवलॉजिस्टस इत्यादी लोकांसोबत वर्कआउट करावे लागेल त्या कामासाठी मटेरियल सायंटिस्ट लोकांना इन्व्हॉल्व्हड करावे लागेल ऍक्च्युली पेंटिंग कसे प्रोटेक्ट केले जातील हे खूप इम्पॉर्टंट आहे वर स्लाईड मध्ये तुम्ही स्मॉल कॅनॉल पाहू शकता परंतु टोपोग्राफी अस्पेक्ट आणि वॉटर सीपेज कुठून येत आहे याच्या अंडरस्टँडिंग नंतर समजले की पाण्याचे मूळ कारण केवळ केव्ह च नाही ते डोंगराच्या पलीकडे आहे तर मग त्यांनी एक प्रकारचे चॅनेल बनवायला सुरुवात केली जेणेकरून केव्ह मधील वॉटर सीपेज डायव्हर्ट करता येतील आणि केव्ह प्रोटेक्ट करता येते येतील हा एक अगदी स्मॉल इंटरव्हेंशन असू शकतो परंतु नंतर हे हेरिटेज स्ट्रक्चर प्रोटेक्ट करण्यासाठी कम्प्लीट ऍनॅलिसिस केले पाहिजे खरं तर या स्ट्रक्चरवर प्रत्यक्षात काम करणारे स्कॉलर एम Deshpande आणि पितळखोरा या ठिकाणी अनेक नावे आहेत पिथलखोरया चिलीनी खोरा Pithalkhoraya ChiLeni Khora एक दरी घाट किंवा ग्लेइन आणि सिन्क्लेअर लेव्ही जो ब्राझिन ग्लेइन आहे पीपल खोरा जो फिकस रिमिओसा आहे बौद्ध धर्म रिफ्लेक्ट करणारा बोधी ट्रि आहे आणि आपणास माहित आहे की अशा प्रकारे बरेच डिसिप्लिन एकत्र करून रिस्क असेसमेंट तसेच कन्सर्वेशन वर्क करता येते परंतु आपण ते कसे मॅनेज हे देखील एक इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे मी आशा करतो की हे आपल्याला मदत करेल धन्यवाद मी तूमचा आभारी आहे